आपण पाहूया की मी या ठिकाणी हे प्रश्नचिन्ह का केले आहे काही अंदाज तर याचा अर्थ असा करणे योग्य त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये 1D मध्ये एका डायमेन्शनल जगात मी 1 असे निश्चित केले तरी काहीही प्रॉब्लेम नाही जर मला हायर डायमेन्शन्स मिळाली तर काय होईल ते काय ते काय रिलेशन होते मला म्हणायचे आहे जर आपल्याला आठवत असेल 2D केस मध्ये आणि 3D केस मध्ये हे होते आता मी निवडू शकत नाही हे एक पेक्षा कमी असायला हवे तर इथे असे आपण सेट करू शकत नाही का कारण मी तसे केले तर काय होते मला वेव्ह सारखे सोल्युशन मिळणार नाही ती फक्त एक अनस्टेबल परिस्थिती असेल तर मग काय तर आपल्याला त्याच्याबरोबर डील करावेच लागेल केवळ फिक्स म्हणजे दुसरे सोल्युशन बरोबर आणि दुसरे सोल्युशन आपल्याला आपले डिस्क्रीटायझेशन केल्यानंतर मिळाले होते बरोबर तर चला मला म्हणायचे आहे सारखाच डीस्क्रिट व्हर्जन जो आपल्याकडे होता बरोबर तर आपण या ठिकाणी आणि हे जर इक्वेशन पाहिलेत तरी ह्याच वेव्ह इक्वेशन ने आपण सुरुवात केलेली होती 2D च्या केस मध्ये काय होईल बरे y चा माझ्याकडे सेकंड डेरिव्हेटिव्ह देखील असेल ओके तर हे डीस्पर्शन रिलेशन हे आपल्याला काय वाटते कशी मॉडीफाय होईल मला जर यासाठी हे डीस्पर्शन रिलेशन लिहायचे असेल तर विद्यार्थी बरोबर एकदम बरोबर तर हे मला मिळणारे डीस्पर्शन रिलेशन फायनाईट डिफरेन्स टाईम डोमेन वापरून हे असे होईल म्हणून मी लिहिन मला दोन टर्म मिळतील बरोबर एक कडून आणि एक कडून म्हणून आता आपल्याला सारखेच अनालिसिस करावे लागेल की जे आपण मागच्या स्लाइड मध्ये केले होते या ठिकाणी आपल्याला डीस्पर्शन ची आकृती तयार करण्यासाठी हे रिपीट करावे लागणार आहे डीस्पर्शन काय आहे ही केवळ आणि k मधील रिलेशन आहे जेव्हा कुठे ऑप्टिक्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये आपण डीस्पर्शन हा शब्द ऐकता त्याचा अर्थ असा फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह व्हेक्टर यांच्यामध्ये काय रिलेशन असते ते म्हणजे डीस्पर्शन होय ओके तर हा प्रॉब्लेम आहे तर एकच सोल्युशन आहे ते म्हणजे छोट्या असणे वेगळे करण्याचे काहीच निराकरण नाही आता 1D मध्ये आपल्याला ह्या सोबतच राहावे लागेल आपण घालून ठीक करू शकतो हे चालेल हे 2D आणि 3D मध्ये स्टेबल सोल्युशन देईल माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही तर याचा एक स्पष्ट असा कोणता परिणाम आहे विचार करा असे म्हणू या आपल्याला लेझर पल्स माहित आहे मला लेझर पल्स सिम्युलेट करायचा आहे आणि तो जातो आणि कोणत्यातरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेझोनेटर किंवा कॅव्हिटी असे काही से त्यावर आपटतो ओके जसा हा लेझर पल्स ट्रॅव्हल करतो आपण म्हणूया की तो फ्री स्पेस मध्ये ट्रॅव्हल करत आहे बरोबर तो न्यूमरिकली डीस्पर्स होईल टाईम मध्ये हा वेगवेगळ्या खूप फ्रिक्वेन्सी ने बनलेला असतो परंतु आता प्रत्येक फ्रिक्वेन्सी ला तिची स्वतःची एक व्हेलॉसिटी असते बरोबर या ठिकाणी आपण या कर्व्ह कडे पाहिलेत खरेतर ह्या कर्व्ह मध्ये नाही पण प्रत्येक वेगळ्या साठी वेगळा k असेल विद्यार्थी सर आपण प्लीज हे डेल्टा इज इक्वल टू हे सॉल्व्ह करा ना Refer Time 0427 होय एकदा का मी डीस्क्रीटायझेशन फिक्स केले की मी वेगवेगळ्या ओमेगा वर आणि k मधील रिलेशन चेंज करेन तर काय होत आहे समजा मी इनपुट पल्स पाठवते जसे की ही छानशी गॉशियन पल्स आपण अशाप्रकारे बाहेर पाठवतो आपल्याला ती डिस्टॉर्ट झालेली मिळेल बरोबर आपल्याला आउटपुट ला पल्स मिळेल म्हणायचा माझा अर्थ असा की काही स्पेस आणि टाईम नंतर ही पल्स दिसेल हे दिसायला कसेतरीच दिसेल कारण पल्स मध्ये असणाऱ्या घटक फ्रिक्वेन्सीज ह्या आता वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत असतील जर त्या सर्व एकाच गतीने ट्रॅव्हल करत असतील तर मला सारखीच म्हणजे तीच पल्स मिळाली असती बरोबर म्हणून यालाच पल्स डीस्टॉर्शन असे म्हणतात हे पल्स डीस्टॉर्शन उदाहरणार्थ आपल्याकडे ऑप्टिकल फायबर असतो ऑप्टिकल फायबर मध्ये घडेल कारण काच हे डीस्पर्सीव्ह मिडीयम आहे काचेमध्ये प्रत्येक फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या गतीने प्रवास करते तर हे कसे ही भौतिक दृष्ट्या घडतेच परंतु जर मी फ्री स्पेस सिम्युलेट करत असते तर ते घडले नसते परंतु हे FDTD मध्ये घडेल तर पुन्हा एकदा तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात हे फक्त एक छोटे आहेत ओके तर पल्स डीस्टॉर्शन म्हणजे काय होते आणि ते हायर डायमेन्शन्स मध्ये असते आपल्याला आणखीन एक गोष्ट सोडावी लागेल आणि पुन्हा त्यासाठी सोल्युशन म्हणजे ना छोटे करणे बरोबर तर अशाप्रकारे ह्या 2D ग्रीड ची कल्पना करा मी ही वेव्ह पाठवत आहे मी ही पल्स पाठवत आहे ती डिस्टॉर्ट होते आता मी ह्या पल्स सारखी पल्स दुसऱ्या दिशेला पाठवेन तर काय होईल कारण हे डिस्क्रीटायझेशन फायनाईट आहे आता अॅप्रॉक्सीमेशन थोड्या वेगळ्या असतील बरोबर तर आता ग्रीड मध्ये वेव्ह कोणत्या दिशेने प्रवास करत आहे त्यानुसार ती वेगवेगळ्या गतीने प्रवास करेल तर ही वेव्ह आणि ही वेव्ह जरी मी एक सिंगल फ्रिक्वेन्सी पल्स निवडली मी ही सिंगल फ्रिक्वेन्सी टोन पाठवली जसे म्हणतात त्याप्रमाणे ती इथे या ठिकाणी वेगळ्या गतीने ट्रॅव्हल करेल आणि आणि या ठिकाणी वेगळ्या गतीने ट्रॅव्हल करेल विद्यार्थी तिथे असेल विद्यार्थी 45 तर जर मी हे 45 डिग्रीला नाही घेतले तर हा कोणताही कोन घेतलेला चालेल तर अंदाजे मला म्हणायचे आहे कारण मी ही वेव्ह इक्वेशन ला अॅप्रॉक्सीमेट करण्यासाठी फायनाईट डिफरन्स वापरत आहे हे म्हणजे आपली ग्रिड बरोबरची अलाइनमेंट कितपत चांगली आहे त्यानुसार कमी जास्त प्रमाणात हे अचूक असेल तर हे असे आहे विविध दिशा विविध वेग विद्यार्थी सर असे घडते होय मिडीयम हे आयसोट्रॉपिक आहे हे मिडीयम च्या भौतिक गुणधर्मां नुसार वाक्य आहे एअर हे आयसोट्रॉपिक मिडीयम आहे परंतु माझ्या स्पेस आणि टाइमच्या डिस्क्रीटाईझिंग गुणांनुसार कुठे कोण डिस्क्रीटाईझिंग करीत आहे ते स्पेस आणि टाईम चे निसर्ग तर करत नाहीये पण आपण आपल्या कॉम्प्युटर वर ते करत आहोत ज्या क्षणाला आपण ते करतो त्याच क्षणाला आपण अन्आयसोट्रॉपिक मटेरियल तयार केले की जे अस्तित्वातच नाहीत बरोबर वेगवेगळे वेग मी याला एक शब्द आधीच दिलेला आहे तो म्हणजे ग्रीड अन्आयसोट्रॉपी त्यामुळे कोणत्याही रियल वर्ल्ड सिम्युलेशन मध्ये हे सर्व एरर त्यामध्ये असतात परफेक्ट सिम्युलेशन अशी कोणतीच गोष्ट नसते जेव्हा हे सर्व अतिशय सूक्ष्म असतात तेव्हाच परफेक्ट सिम्युलेशन घडून येते बरोबर तर म्हणूनच माझ्या म्हणण्याचा अर्थ असा रियल वर्ल्ड कम्प्युटेशनल EM चा एक भाग म्हणजे आपला कोड लिहिणे खूप छान परंतु त्यानंतर आपल्याला हे माहीत हवे की माहित असलेल्या सोल्युशन ने ते बेंचमार्क करणे आपण एखादी साधी सोपी गोष्ट यासारखी घ्या 2D FDTD कोड लिहा आपल्याला वाटते की सर्व काही अप्रतिम आहे पल्स ला विविध दिशांमध्ये रन करा आणि त्यानंतर आपण पहा हो हे फार वेगळेच वागत आहेत त्यानंतर पुढची फेज आहे किंवा कुरंट पॅरामीटर्स शोधून काढणे की ज्यामुळे डीस्पर्शन स्वीकारण्या जोगे असेल आपण समजा ते केवळ एक पर्सेंट आहे तर आपल्याला ते चालू शकेल पण आपल्याला माहीत असेल की 20 ने आपण नाही जगू शकत तर आपले हे आपण कमी करत रहा मला म्हणायचं आहे आपले डिस्क्रीटायझेशन सूक्ष्म करत रहा हा जोपर्यंत आपण आपले काही थ्रेशोल्ड गाठत नाही हे थ्रेशोल्ड काय असू शकते उदाहरणार्थ याठिकाणी माझे सिम्युलेशन डोमेन ही काही फिक्स अमाऊंट आहे आणि जशी जशी वेव्ह डावीकडून उजवीकडे ट्रॅव्हल करत आहे तसे तसे डीस्पर्शन इफेक्ट जास्तीत जास्त वाढत आहे जेव्हा मी अगदी उजवीकडे टोकाला म्हणजे सिम्युलेशन डोमेन वर दोन सर्वात लांब चे पॉइंट्स हे मी आधीच फिक्स केलेले असू शकतात आणि म्हणा की या दोन पॉइंट्स मधले डीस्पर्शन ह्यापेक्षा जास्त असता कामा नये आधीच निश्चित करून ठेवेन आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी ते मिळवेन त्यानंतर मी उरलेली पुढील सिमुलेशन्स हे त्या पॅरामीटर्स ना घेऊन करेन तर हे सर्व साधारणपणे तेवढाच वेळ घेते खरतर जेवढा वेळ कोड लिहिण्यासाठी लागतो विद्यार्थी कुरंट जर हे खूप क्षुल्लक सिम्युलेशन असते तर आपण हे डीस्पर्शन इफेक्ट कमी करू शकलो असतो आता जर ते केवळ व्हॅक्युम वर असते तर नक्कीच आपण करेक्ट करू शकलो असतो पण जर ते फक्त व्हॅक्युम वर असतील तर FDTD करायची गरजच काय कारण आपल्याला माहित आहे की सगळीकडे प्लेन वेव्ह आहे त्यापेक्षा जास्त कठीण गोष्ट घडेल जेव्हा त्या ठिकाणी एखादे मिडीयम असेल आणि त्यामध्ये एखादे एअरक्राफ्ट किंवा काहीही असेल ह्या गोष्टींसाठी करेक्शन शक्य होणार नाही आपल्याला माहित आहे फायनाईट डिफरन्स मध्ये आपण कितीसे असे करेक्शन करू शकाल आणि पुन्हा ही करेक्शन्स दिशेवर अवलंबून असतील त्यामुळे आपण जास्त इफेक्ट इंट्रोड्यूस कराल त्यामुळे करेक्शन करताना आणखीन जास्त प्रॉब्लेम्स त्यामुळे आपल्याला असेच हे घ्यावे लागेल त्यात आणखी कोणतीही नोंद नाही विद्यार्थी तर इंटीग्रल इक्वेशन्स इंटिग्रल इक्वेशन्स कडे पाहण्याचा थोडासा मोह होतो आणि आता म्हणा की हे प्रॉब्लेम तिथे होते पण पण आपण पण सिंगल फ्रिक्वेन्सी वर इंटिग्रल इक्वेशन्स फॉर्म्युलेट केली होती मला म्हणायचे आहे आता या सिंगल फ्रिक्वेन्सी वर हा प्रॉब्लेम त्यामुळे इंटीग्रल इक्वेशन्स मध्ये आणि ह्या पल्स डीस्टॉर्शन कडे बघण्यासाठी मला फोरियर ट्रान्सफॉर्म काढावा लागेल विद्यार्थी सिंगल फ्रिक्वेन्सी Refer Time 1025 होय होय तर ही आहे होय तर चांगला मुद्दा म्हणून इंटिग्रल इक्वेशन्स ही म्हणूनच FDTD मधील प्रॉब्लेम्स कम्प्युटेशनली सोडवण्यासाठी खूप अतिशय अचूक मार्ग आहेत ज्याप्रमाणे आपला ब्रूट अँड फोर्स अनेक प्रयत्नांनंतर अथक प्रयत्नानंतर आपल्याला उत्तर देतो म्हणून तरीही ते तितकेसे चांगले नसते विद्यार्थी सर्वात वाईट म्हणण्यासारखे आहे विद्यार्थी म्हणजे हे कंटिन्यूअस फ्रिक्वेन्सी सारखे झाले विद्यार्थी जसे तर म्हणून जर आपण पण टाईम मध्ये गॉशियन पल्स घेतला तर तो फ्रिक्वेन्सी मध्ये देखील गॉशियन असतो विद्यार्थी आणखी दुसऱ्या हाताने डीस्क्रीटायझेशनचा लेक्चर व्हिडिओ सुरू ठेवा ना विद्यार्थी ह्याची मला काळजी करायला नको जशी वेव्ह ट्रॅव्हल करते तसे एकदा का मी माझा सोर्स सेट केला की मी ला डीस्क्रीटाइझ केले आहे विद्यार्थी अखंडपणे इंटीग्रल इक्वेशन साठी त्यानंतर मला फ्रिक्वेन्सी मध्ये डीस्क्रीटाइझ करावे लागेल त्यानंतर प्रत्येक फ्रिक्वेन्सी साठी सोडवून सर्वांना एकत्र घालावे लागेल विद्यार्थी हे ही डीस्क्रीटायझेशन फ्रिक्वेन्सी उत्तर देऊ शकेल होय डीस्क्रीटायझेशन फ्रिक्वेन्सी आपले स्वतःचे एरर आणेल कारण आपण फ्रिक्वेन्सी मध्ये किती सूक्ष्म पणे हे करत आहात त्यानुसार टाईम मधल्या आपल्या सोल्युशन ची अॅक्युरॅसी ठरेल बरोबर त्यामुळे त्यामध्ये आपल्याकडे ट्रेड ऑफ असेल कम्प्युटेशन साठी मला किती वेळ द्यायचा आहे म्हणून कमीत कमी ऑप्टिक्स कम्युनिटी मध्ये मला म्हणायचे आहे की इंटीग्रल इक्वेशन्स खूप लोकप्रिय नाहीत बरोबर लोक FDTD करतात आणि डीस्क्रीटायझेशन साठी पैसे देतात जास्त अचूक हवा असेल तर फक्त क्रॅंक अप विद्यार्थी Refer Time 1154 होय माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की न्यूमरिकली आपण सर्व काही कॉम्प्युटरवर केले की आपण बघायला जाणार नाही आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर्स बघायला मिळतील त्यानंतर आपण ते आपल्याला हवे त्या गोष्टी आपण फिट करू शकता परंतु तुम्ही 1D मध्ये देखील हा प्रॉब्लेम पहाल की जर अल्फा नॉट इक्वल टू वन असेल तर ती प्रकाशाच्या वेगाने ट्रॅव्हल करू शकणार नाही विद्यार्थी खरं तर नक्कीच हेच आपण याठिकाणी पाहिले आहे जेव्हा ह्या ठिकाणी मिडीयम नव्हते आणि जर आपण डीस्पर्शन रिलेशन कडे पाहिले आणि जेव्हा याठिकाणी मिडीयम नव्हते जेव्हा आणि फायनाईट आहेत विद्यार्थी तर मग आपण 1D मध्ये अल्फा इक्वल टू वन असे म्हणालात आणि बऱ्याचदा होय जर जर मी म्हणाले अल्फा इक्वल टू वन तर 1D मध्ये कोणतेही डीस्टॉर्शन असे आपण म्हणायचे नाही परंतु इतर ठिकाणी आणि मला त्याच्या सकट तसेच राहावे लागेल ओके तर हे आहेत ह्या पीटरसन पुस्तकातील चॅप्टर 12 साठी ते काही रेफरन्सेस की जे खूप चांगले रेफरन्सेस आहेत हे खरंतर एक प्रकारे FDTD चे बायबल म्हटले जाते हे आहे टॅफ्लोव्ह यांचे पुस्तक पहिल्या काही पुस्तकांपैकी होते आणि मला एक इंटरव्यू मिळाला लिहिलेला मला म्हणायचे आहे टॅफ्लोव्ह यांनी मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equations आणि FDTD बद्दल दिलेला तर आपण जाऊन तो नक्की वाचा वाचू शकता मला म्हणायचे आहे त्यांनी मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations बद्दल छोटी हिस्ट्री दिलेली आहे आणि ज्यामध्ये त्याला वाटते की हे सर्व चालूच आहे चालूच आहे आपण ही गोष्ट जरूर वाचा ठीक आहे